आम्ही स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटर्ससह प्रारंभ केला म्हणून आम्ही स्वतंत्रपणे वेगळ्या एक्सायटेड DC मोटर्सकडे पाहिले जे आम्ही म्हटले की ते PDMC मोटरसारखेच आहे जे एक परमानेंट मॅग्नेट DC मोटर आहे केवळ गोष्ट म्हणजे तेथे एक्सायटेशन बदल होण्याची संधी नाही परंतु यामुळे If बदलण्याची परवानगी देत असलेल्या व्होल्टेजप्रमाणेच बदलले मी लागू आहे परंतु सहसा मी जो व्होल्टेज लागू करतो तो आर्मेचर व्होल्टेज प्रमाणेच असेल कारण बहुतेक वेळा फक्त एक सिंगल डीसी व्होल्टेज पुरवठा व्होल्टेज म्हणून उपलब्ध असू शकतो तर हे माझ्याकडे आर्मेचर म्हणून असू शकते आणि माझ्याकडे हे फील्ड आहे आणि सिरीजमध्ये माझ्याकडे रेसिस्टन्स आहे काही कारणास्तव जर मला मोटरवरील फील्ड एक्सायटेशन कमी करायचे असेल तर हे एक व्हेरिएबल रेसिस्टन्स असेल तर मला याला Rext म्हणू द्या हा रेझिस्टन्स Rf आहे हा Vf आहे जो आशेने Va सारखाच असावा हे आर्मेचर व्होल्टेज आहे आणि आपल्याकडे एक शाफ्ट आहे जे याला ज्याला येथे जोडलेले आहे ज्यावर लोड येथे लोड आहे त्यामुळे माझ्याकडे एक मेकॅनिकल लोड असेल जो प्रत्यक्षात ω वेगाने फिरत आहे त्या गतीमुळे तो किंवा टॉर्क जो मोटरने शाफ्टमध्ये आयात केला होता आणि म्हणूनच लोड सिस्टममध्ये देखील तर माझ्याकडे TeKɸIa असणार आहे जिथे If होणार असेल If जर मला फिल्ड सर्किटमध्ये बाह्य रेसिस्टन्स देखील जोडलेला असेल आणि मी हे देखील लिहिण्यास सक्षम असावे की तेथे प्रेरणासंदर्भात बॅक ईएमएफ असावा प्लस येथे व वजासह येथे आणि जो करंट वाहतो तो Ia आहे आणि आर्मेचर रेझिस्टन्स Ra आहे ज्यामुळे माझ्याकडे असेन Eb Va IaRa जे बॅक EMF आहे जे चुकून मला मशीन सुरू करतेवेळी सांगते जेव्हा माझ्याकडे गती शून्य ω 0 आहे म्हणून Eb Va IaRa0 आणि RaVaRa टॉर्क हे असेन ω चे कार्य नाही टॉर्क TeKɸIaKIfIa बॅक EMF हे Eb Kɸω आहे वेग आणि टॉर्क दरम्यान कोणताही थेट संबंध नसतो तर हे असे असणार आहे जर मी फक्त सामान्य २ २ किलोवॅट मोटर किंवा काही हे 1 ओहमच्या क्रमवारीत घेत असेल तर कदाचित हे 220 व्होल्ट असेल तर हे २२० अँपिअर असेल तर रेटेड करंट हे 10 किंवा 12 अँपिअर च्या क्रमवारीत असेल याशिवाय काहीही नाही म्हणून मी हे पाहणार आहे की आर्मेचर सर्किटमधून खूप मोठे करंट वाहतात जर मी DC मोटरच्या प्रारंभाच्या स्थितीत बाह्य रेसिस्टन्स समावेश केला नाही म्हणून स्टार्टर असणे खूप आवश्यक आहे म्हणून स्टार्टरला काम देण्याची आवश्यकता आहे म्हणून मी बहुतेक प्रकरणांमध्ये स्टार्टरची चे काम घेत नाही तोपर्यंत तो केवळ मोठा प्रतिकार असतो स्टार्टरमध्ये सामान्यत रेसिस्टन्सचे बरेच मूल्य असते त्यामुळे जर येथे सेरीज मध्ये माझा मोठा रेसिस्टन्स असेल तर मी त्याला स्टार्टर रेझिस्टन्स किंवा स्टार्टर रीओस्टॅट म्हणू शकेन कारण ते एक व्हेरिएबल रेसिस्टन्स असेल तर या स्टार्टर रिओस्टेटचा अशा प्रकारे समावेश केला जाईल की जास्तीत जास्त रेसिस्टन्स समाविष्ट केला जाईल जो प्रत्यक्षपणे आर्मेचर करंट मर्यादेच्या आत मर्यादित करेल ज्याला कम्युटेटर आणि आर्मेचर कंडक्टर सहन करू शकतील बर्याच वेळा आम्ही मशीन डिझाइन करतो तेव्हा मला कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे यावर अवलंबून 2 किंवा 1 5 किंवा 1 75 च्या फॅक्टर ऑफ सेफ्टी घेऊ द्या उदाहरणार्थ जर मी लिफ्टबद्दल बोलत असेल तर लिफ्टला नक्कीच खूप जास्त टॉर्कची आवश्यकता असेल कारण आपल्यातील बरेचजण आत येतील आणि त्यानंतर फक्त मोटर सुरू होईल आपल्याकडे विशिष्ट अँप्लिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात टॉर्कची आवश्यकता असणे आवश्यक आहे उदाहरणार्थ लिफ्ट ट्रेन ट्रेनमध्ये उजवीकडे बोगी इंजिनवर जोडलेल्या अनेक गाड्या असतील म्हणून त्या सर्वांना अनिवार्यपणे खेचले जाणे आवश्यक आहे जर त्या सर्वांना खेचणे आवश्यक असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टार्ट टॉर्क असणे आवश्यक आहे जर मला मोठ्या प्रमाणात टॉर्कची आवश्यकता असेल जसे टॉर्क समीकरण दर्शविते तर मला मोठ्या आर्मेचर करंटची देखील आवश्यकता असेल म्हणून मी आर्मेचर करंट वर मर्यादा रेटेड करंटच्या दुप्पट किंवा असे काहीतरी असे की पीक करंट जे आर्मेचरद्वारे वाहून जाऊ शकते सतत थोड्या काळासाठी थोड्या काळासाठी मी माझ्या मशीनला दुप्पट रेट केलेले आर्मेचर करंट वाहून नेण्याची परवानगी देऊ शकते जर मी खरोखरच अशी मर्यादा घातली तर मी बाह्य रेसिस्टन्स समाविष्ट करणार आहे म्हणून मी म्हणेन 2Iarated मी कदाचित अशी मर्यादा ठेवू शकतो म्हणून मी माझे बाह्य रेसिस्टन्स मूल्य किंवा स्टार्टर रेझिस्टन्स मूल्य अशा प्रकारे निवडले की करंट हे सध्याच्या रेटेड करंट पेक्षा दुप्पट मर्यादित असेल मी फक्त एक उदाहरण देत आहे ते 1 75 असू शकते ते 1 5 असू शकते माझ्या मोटरच्या बाबतीत मला कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ फॅनसह जे DC मोटरद्वारे चालविले जात आहे आणि जे विन्डिझ लॉससारखे आहे सामान्यत विंडिजसाठी हे वेंडीजसाठी आहे जे हे दर्शवित आहे की आजूबाजूच्या हवेने किती रेसिस्टन्स केला आहे हे म्हणून जर माझ्याकडे लिफ्ट सारखे भार असेल जर माझ्याकडे ट्रेनसारखे भार असेल तर किंवा माझ्याजवळ पंख्यासारखे एखादे भार असेल तर लोड स्पीड टॉर्कच्या वैशिष्ट्यांनुसार वैशिष्ट्ये खूप भिन्न राहील म्हणून मला वेगवेगळ्या परिस्थितींसाठी टॉर्कच्या भिन्न मूल्यांची आवश्यकता आहे ज्यानुसार मी म्हणेन की माझे मशीन जास्तीत जास्त टॉर्क किंवा बरेच करंट ठेवू शकते म्हणून आम्ही परत ज्याकडे आलो आहोत ते म्हणजे EMF समीकरण जे VaEb IaRa आहे आम्ही EbKɸωVa IaRa लिहू शकतो ज्यामुळे मी लिहितो ω Iaबदलू शकतो हे स्पष्टपणे मला सरळ रेषेत टॉर्क स्पीड संबंध देते परंतु मी आर्मेचर प्रतिक्रिया विचारात घेत नाही मी या विशिष्ट प्रकरणात आर्मेचर प्रतिक्रियाकडे पाहिले नाही म्हणून जर मी आर्मेचर प्रतिक्रियेचा विचार करत नाही तर माझ्याकडे मूलतः असेल Te0 ω स्पष्टपणे आर्मेचर ला लागू केलेले वोल्टेज शून्य टॉर्क किंवा लोड नसलेल्या अवस्थेची गती काय आहे हे ठरविण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते तर मी असे गृहीत धरले की माझ्याकडे वेगात अजिबात घसरण नाही जर ती एक आदर्श मोटर असेल तर मी जे काही लोड टाकत आहे त्या मला वेगात कोणताही गळती येऊ नये पण हि आदर्श मोटर असती तर यासारखी गती मला मिळाली असती पण हि एक आदर्श मोटर नाही हे स्पष्टपणे आर्मेचर रेझिस्टन्स आहे जो एकंदरीत वेगाने एक टोल घेणार आहे ज्यामुळे मी वेगात कमी पडणार आहे मी हे जास्तीत जास्त लोड केल्यामुळे माझ्या वेगात गळती मिळणार आहे आणि हे प्रत्यक्षात एका अर्थाने IaRaसारखेच आहे फक्त एक गोष्ट म्हणजे मी हे Te चे कार्य म्हणून लिहू शकतो कारण Ia आणि Te थेट संबंधित आहेत दिलेल्यासाठी हे अगदी स्पष्ट आहे म्हणून हा संबंध मी दिलेल्या VaRa आणि फ्लक्स ɸ साठी सांगायला हवा मी फ्लक्स बदलू इच्छित नाही हे स्वतंत्रपणे एक्सायटेड मशीन आहे मी फ्लक्स स्थिर ठेवत आहे मी आर्मेचर रेसिस्टन्स बदलू इच्छित नाही जे स्वाभाविकपणे जे काही उपलब्ध आहे ते आहे मी ते खरोखर बदलत नाही आणि मी रेटेड व्होल्टेज देत आहे म्हणूनच वेगळ्या एक्सायटेड मशीनसाठी स्पीड टॉर्कची वैशिष्ट्ये संबंधित म्हणून ही वैशिष्ट्ये असणार आहेत पर्मनंट मॅग्नेट DC मशीनसाठी देखील असेच होईल कारण पर्मनंट मॅग्नेट DC मशीन पुन्हा फ्लक्स एक स्थिर असेल तर मी फ्लक्स बदलू शकणार नाही तर हे अगदी वेगळ्या एक्सायटेड DC मशीनप्रमाणेच वागणूक देत आहे बरोबर दुसरीकडे जर मी शंट मोटरकडे पाहिले तर प्राध्यापक ते IaRa लॉस आहे परंतु मी त्याऐवजी असे चित्रित केले आहे तर प्रत्यक्षात हे पुढे आहे प्रोफेसर आर्मेचरचे कोणते लॉस प्रोफेसरः IaRa म्हणजे आर्मेचर लॉस आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप म्हणून आम्ही त्याच गोष्टीचा विचार करत आहोत आर्मेचर प्रतिक्रिया मी दुर्लक्ष करीत आहे आम्ही आर्मेचर प्रतिक्रिया विचारात घेतल्यास स्पष्टपणे प्रतिक्रिया नॉन लिनिअर असेल तर ती लिनिअर असू शकत नाही कारण संपृक्तता चित्रात येईल लिनिअरिटी निश्चितच घसरेल म्हणून आम्ही आर्मेचर प्रतिक्रिया मानली नाही म्हणून मी स्पष्टपणे म्हणावे आणखी एक गोष्ट म्हणजे आर्मेचर प्रतिक्रिया दुर्लक्षित आहे म्हणून मी एक शण्ट मोटार विचारात घेत आहे कारण स्वतंत्रपणे एक्सएटेड मोटर आणि शंट मोटर त्यांच्या वागणुकीच्या दृष्टीने जवळजवळ समान आहेत जनरेटर विपरीत कारण जनरेटर बाबतीत मी सामान्यत माझ्या जनरेटरला स्वत ची उत्तेजित जनरेटर असला तरी काही पुरवठा करत नाही हे सुरवातीपासून सर्वकाही व्युत्पन्न करणार आहे मी येथे काय करणार आहे ते येथे माझे आर्मेचर आणि हे फील्ड आहे आणि जर मला फील्ड समायोजित करायचे असेल तर मी सीरीजमध्ये रेसिस्टन्स सामील करीन तर मी याला Rext म्हणून संबोधित करतो आणि हे Rf आहे आणि मला हे किमान रेसिस्टन्स समाविष्ट करायचे असल्यास हे Rext0 आहे या बरोबर मी आता एक व्होल्टेज लागू करणार आहे ज्याला मी V म्हणू शकतो कारण मी त्यास Vf किंवा Va म्हणून म्हणू शकत नाही मी त्यास V म्हणून संबोधित करीत आहे कधीकधी काही पुस्तके यास Vt ही म्हणतात जर मी पुन्हा असे गृहीत धरले की मी हे किमान रेसिस्टन्स मूल्यावर सेट केले आहे कमीतकमी रेसिस्टन्स मूल्य म्हणून मी हे फील्ड करंट मिळवित आहे जे प्रत्यक्षात येणार आहे जर Rext त्याच्या किमान मूल्यावर सेट केले असल्यास किंवा Rext वर हे माझे दाखल फील्ड करंट असेल जोपर्यंत मी Rext व्हॅल्यू शून्यातून बदलत नाही आणि जोपर्यंत मी Vt Va ठेवत आहे तोपर्यंत मी त्यास खरोखर बदलण्याची परवानगी देत नाही कारण ती एक शंट मशीन आहे जिथे मी फक्त एक सामान्य पुरवठा कनेक्ट करीत आहे मी म्हणेन कि ते सेपरेटली एक्सायटेड मशीनसारखे वर्तन करते तर यात मूलत सारखीच वैशिष्ट्ये जशी असतील जोपर्यंत मी Rext 0 ठेवू शकतो तोपर्यंत हे मला समान वैशिष्ट्ये देणार आहे आणि मी आर्मेचर तसेच फील्डसाठी वीज पुरवठा Vt स्थिर म्हणून ठेवतो म्हणूनच हे मूलतः शंट तसेच स्वतंत्रपणे एक्सायटेड आणि PDMC मोटरसाठी देखील आहे तर हे मला मूलत सर्व तीन प्रकारच्या मोटर्ससाठी वैशिष्ट्ये देते जे स्वतंत्रपणे एक्सायटेड मोटर्स PM मोटर्स तसेच शंट मोटर आहेत त्या सर्वांमध्ये जवळजवळ एकसारखेच वैशिष्ट्य असेल कारण मी असे गृहित धरत आहे की मी असे मानत आहे की फील्ड सर्किटमध्ये मी कोणत्याही अतिरिक्त रेसिस्टन्स चा समावेश करीत नाही आता माझ्याकडे हे असल्यामुळे मी दिलेल्या टॉर्कवर वेगात भिन्न मूल्ये मिळवीत आहे हे सांगण्यास सक्षम असावे मला व्होल्टेज समायोजित करून किंवा आर्मेचर रेसिस्टन्स समायोजित करून किंवा फ्लूक्स समायोजित करून वेगची वेगळी मूल्ये मिळविण्यास सक्षम असावे तर DC मोटर्सच्या वेग नियंत्रणासाठी या तीन पद्धतींमध्ये सामान्यपणे काम केले जाईल प्रोफेसर नाही बॅक EMF हे मुळात आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये हलणाऱ्या कंडक्टरमुळे काउंटर ईएमएफ म्हणून प्रतिक्रिया मिळत आहेत कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये फिरत आहेत म्हणून त्याला इंड्यूस्ड EMF मिळत आहे परंतु आपण आर्मेचर प्रतिक्रिया पाहिल्यास आर्मेचर प्रतिक्रिया म्हणजे मशीनवर पाहिलेल्या मूळ फ्लूक्स मध्ये संपूर्णपणे खरोखर विकृत होते म्हणून जेव्हा आपण आर्मेचर प्रतिक्रियेचा विचार करता तेव्हा फ्लक्स एक स्थिर आहे असे मानणे योग्य नाही मशीन चा फ्लक्स जो प्रत्यक्ष फील्ड करंटद्वारे निर्मीत होतो जो यापुढे स्थिर राहणार नाही जर मी आर्मेचर प्रतिक्रियांचा विचार केला तर आर्मेचर कंडक्टर करंट वाहून नेतात आणि मोटारच्या बाबतीत आर्मेचर कंडक्टर कुठल्याही मार्गाने काही करंट वाहून नेतील आपण मोटर जास्तीत जास्त लोड करीत असताना मला अधिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्कची आवश्यकता असेल म्हणजे मला अधिक आर्मेचर करंट आवश्यक आहे जर आर्मेचर करंट जास्त असेल तर तेथे जास्त आर्मेचर फ्लक्स असतील तर आर्मेचर रिअक्शनचे प्रमाण जास्त असेल जेणेकरून तर आपण क्रॉस मॅग्नेटिझिंग आणि मॅग्नेटिझींग फ्लक्स पेक्षा अधिक डीमॅग्नेटिझिंग पाहू शकता क्रॉस मॅग्नेटिझेशनमुळे एकूणच फ्लक्स विकृत होईल आणि डीमॅग्नेटायझेशनमुळे एकूणच फ्लक्स कमी होईल कारण मॅग्निटायझेशन इतके वाढू शकणार नाही कारण हे सेचूरेशन असेल हा आर्मेचर रिएक्शन आणि बॅक EMF मधील मुख्य फरक आहे बॅक EMF चा नेहमी विचार केला जातो आपण कधीही बॅक EMFशिवाय मोटारच्या ऑपरेशनचा विचार करू शकत नाही परंतु आपण आर्मेचर प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करू शकता प्राध्यापक हे आम्ही मूलतः सिरीज फील्ड म्हणूनच म्हणतो सिरीज फील्ड अशा प्रकारे बनवता येईल जेणेकरून सिरीज फील्ड जोडेल किंवा घटेल परंतु जर आर्मेचर फ्लक्समध्ये फक्त सर्व वेळेस जोडलाच गेला तर आपल्याला शेवटी लेन्झचा लॉ परिभाषित होताना दिसेल लेन्झचा लॉ अस्तित्त्वात असायला हवा त्याची व्याख्या करता येत नाही म्हणून अन्यथा फ्लक्स अक्षरशः अनंताकडे जाईल प्रोफेसर हे बॅक एम्फच्या स्वरूपात अस्तित्वात आहे परंतु त्याखेरीज आपण सर्वत्र खरोखरच मॅग्नेटिझिंग केल्यास आपल्यास कोठेतरी ठिपके ओलांडणे शक्य नाही आणि करंट परत करण्यासाठी आपल्यास निश्चितपणे कोठेतरी कुठेतरी क्रॉस असणे आवश्यक आहे नैसर्गिकरित्या आपल्याकडे कोठेतरी डिमॅग्नेटिझिंग असल्यास आपल्याकडे कोठेतरी मॅग्नेटिझिंग होईल आणि उलट आपल्याकडे मॅग्नेटाइज्ड सर्वकाही असू शकत नाही हे शक्य नाही म्हणूनच आपण शक्यतो नसलेल्या आर्मेचर रिएक्शनमुळे डीसी मशीनमध्ये बहुतांश घटनांमध्ये वाढत फ्लक्स पहात आहोत प्रोफेसर वेंडेज लॉज कडे दुर्लक्ष करायचे असेल तर आपण दुर्लक्ष करू शकतो मी अद्याप मेकॅनिकल समीकरणदेखील समाविष्ट केलेले नाही मला मेकॅनिकल समीकरण समाविष्ट करावे लागेल जर आपण मेकॅनिकल समीकरण पाहिले तर आपल्याला TeTl म्हणावे लागेल कमी टॉर्क म्हणून आपण काय विचार करता ते तपशीलाचे आहे जर ते फॅन प्रकारचे लोड असेल तर मी T1C1ω2 लिहीन जर तो लिफ्टसारखा स्थिर टॉर्क लोड असेल तर मी फक्त C1 किंवा C2 असे लिहीन जर मी त्यास घर्षण विस्कॉस घर्षण म्हणून पहात आहे उदाहरणार्थ तेथे एक विस्कॉस द्रव पंप केला जाऊ शकतो द्रव हलवित असलेल्या वेग यावर अवलंबून आपण लोड टॉर्कची मागणीचे प्रमाण वाढत आहोत ते प्रमाणानुसार वाढत आहे तर आपल्याकडे लोड टॉर्क आहे TlKω म्हणून आम्ही कमीतकमी टॉर्ककडे पहात आहोत जे आपल्या लोड मेकॅनिझमवर अवलंबून आहे जे काही मूल्यांवर अवलंबून असते त्यामुळे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोड यंत्रणा असू शकते आपल्याला जे समजले पाहिजे तेच आहे जसे आपण लिनिअर सिस्टिम मध्ये F ma लिहावे तसे ते मला J लिहिण्यास सक्षम असावे जेव्हा मी मोटार चालू करतो त्यामुळेच मी म्हणालो की ते लिफ्ट असेल तर आणि आपल्यापैकी पाच जण इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्कची मागणी घेतात असे म्हणूया की आपल्यातील किती जणांना प्रवेश मिळाला आहे यावर अवलंबून कमी टॉर्कची मागणी निश्चित केली जाते परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क त्यापेक्षा किंचित जास्त असणे आवश्यक आहे अन्यथा मी एक्सिलरेशन मिळविण्यास सक्षम नाही मला हे पॉझिटिव्ह असायला हवे आहे जर हे पॉझिटिव्ह हवे असेल म्हणून निश्चितच ते TeTL उदाहरणार्थ आपल्यापैकी पाच जण आत शिरतात मागणी 10 Nm आहे तर आपल्याला मोटर कमीतकमी 11 Nm 12 Nm व्युत्पन्न करावी लागेल तरच ते एक्सिलरेशन देणार आहे अन्यथा मोटार गतीमान होणार नाही बरोबर म्हणून आपण प्रथम केवळ विद्युतीय घटनेकडे पहात आहोत या सर्व गोष्टींमध्ये आपण पहात असलेल्या मॅकेनिकल घटनेचा आधीच सहभाग आहे म्हणून मॅकेनिकल समीकरणे एक्सिलरेशन दर नियंत्रित करतात आणि एक्सिलरेशन दर देखील Te आणि Te वर अवलंबून असते आणि ते आर्मेचर करंटद्वारे नियंत्रित केले जातात आमच्याकडे इलेक्ट्रोमेकॅनिकल ऊर्जा रूपांतरणाच्या स्वरूपात इलेक्ट्रिकल प्रमाण आणि मॅकेनिकल प्रमाण दरम्यान एक दुवा आहे तर मोटरमध्ये करंट हे टॉर्कमध्ये विद्युत् रूपांतरण होत आहे त्याच प्रकारे जनरेटरमध्ये आपण मेकॅनिकल पॉवर पासून इलेकट्रीकल पॉवर मध्ये रूपांतर करीत आहात त्याच प्रकारे हे दिसते बरोबर तर जर आपण खरोखर वेग नियंत्रणाकडे पहात असाल तर मला हे समीकरण पुन्हा लिहावे लागेल माझ्याकडे ω आहे कदाचित Va किंवा Vt याला फरक पडत नाही स्पीड टॉर्क समीकरण म्हणून आम्ही हे लिहिले आहे आता मी Va स्थिर ठेवत असेल तर मी फ्लक्स स्थिर ठेवत आहे मी फक्त Ra बदलत आहे जर मी बाह्य रेसिस्टन्स चा समावेश करून आर्मेचर रेझिस्टन्स वाढवत असेल तर IaRa ड्रॉपच्या रूपात मी अधिकाधिक ड्रॉप घेणार आहे त्या कारणास्तव जर मी स्पीड टॉर्क वैशिष्ट्य पाहतो जर हा माझा वेग असेल तर हा टॉर्क आहे ज्यास मी बाह्य रेसिस्टन्स न करता सामान्य परिस्थितीत घेणार आहे तो कदाचित किंचित घसरत आहे तर कदाचित ते 1500 rpmवर असेल किंवा त्यावरून ते 1400 किंवा 1300 rpm वर घसरेल जेणेकरून ते असे असेल तर हे आदर्श असेल तेव्हा हा मूळचा Ra 0 सह आहे जर मी अधिक रेझिस्टन्स समाविष्ट केले जर मी आर्मेचर रेझिस्टन्सचा अधिकाधिक समावेश करणार आहे तर अशा परिस्थितीत मी हे स्पष्टपणे पाहणार आहे की ही वैशिष्ट्ये झपाट्याने खाली येतील कारण मी आर्मेचर रेझिस्टन्समध्येच प्रचंड प्रमाणात व्होल्टेज टाकण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्याला आठवत असेल की आम्ही Va EbIaRa लिहिले आहे हे असेच समीकरण आपण सुरू केले म्हणून आम्ही असे म्हणण्यास सक्षम असले की जर आम्ही बाह्य रेझिस्टन्सचा समावेश केला नाही प्राध्यापक मी फील्ड करंट वाढू दिला नाही मी फील्ड करंट स्थीर ठेवतो मी फील्ड सिस्टममध्ये व्होल्टेजचे एक विशिष्ट मूल्य लागू केले आहे म्हणून फील्ड रेझिस्टन्स 150 ओहम ते 200 ओहम पर्यंत निश्चित केले आहे फील्ड मधील करंट स्थिर आहे मी फील्ड करंट वाढवू देत नाही कारण मी मुळात माझा व्होल्टेज स्थिर म्हणून वापरत असतो जेणेकरून ते बदलणार नाही म्हणून फील्ड करंट बदलत नाही आहे आर्मेचर रेझिस्टन्सच्या वाढीसहित आहे जर मी मुळात टॉर्कची मागणी पहात असेल तर काय वेगवान होईल हे टॉर्क आहे म्हणून कदाचित मी टॉर्कची मागणी त्याच मूल्यांवर ठेवत आहे मीसुद्धा एलिव्हेटर मध्ये गेलो असतो तर मी ठेऊ शकतो जे काही करतो त्यामुळे टॉर्कची मागणी बदलत नाही कदाचित मी 20 मीटर सेकंदात यंत्रणा हलवू इच्छितो मला कदाचित आपल्यास 1 मीटर सेकंदात हलण्यास आवडेल माझ्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार मी दिलेल्या टॉर्कसाठी वेग नेहमी समायोजित करू शकतो तर ही टॉर्कची मागणी स्थिर आहे आपण लोड बाजूकडील जे काही मागितले आहे ते स्थिर आहे असे म्हणूया त्या स्थितीत मी वेग वेगळी मूल्ये साध्य करू शकेन की नाही हे पहायचे आहे आर्मेचर सर्किटमध्ये बाह्य रेसिस्टन्स समाविष्ट करून हे केले जाऊ शकते जर हे Raext म्हणायचे असेल तर मी Raext व्हॅल्यू घेऊन आर्मेचर करंटमध्ये बदल करू शकतो आर्मेचर करंटमध्ये बदल केल्यास मला हे ताबडतोब मिळणार आहे मुळात वेगात मी नक्कीच जास्त प्रमाणात ड्रॉप घेईन म्हणूनच हे मूलत मला सांगते की आर्मेचर रेसिस्टन्स समायोजित केल्यामुळे स्थिरटॉर्क च्या मागणीनुसार स्पीड कंट्रोल म्हणून मला नक्कीच मिळू शकेल परंतु हे खरोखर अत्यंत हानीकारक ठरणार आहे जर मी संपूर्ण गोष्ट पाहिल्यास मला खूप मोठ्या प्रमाणात लॉस होणार आहे कृपया कल्पना करा की आर्मेचर करंट हा मुळात विद्यमान अँपिअर चा दहावा भाग आहे आणि बाह्य रेझिस्टन्स म्हणून मी ज्याचा समावेश करीत आहे त्याला कदाचित पुन्हा काही प्रमाणात जास्त मूल्य मिळेल हे आर्मेचर रेझिस्टन्सइतके लहान असू शकत नाही परंतु तरीही माझ्याकडे कदाचित 1Ω 2Ω असेल म्हणून मी गती नियंत्रणाची पद्धत माहित असलेल्या या विशिष्ट ठिकाणी प्रचंड प्रमाणात पॉवर डीसीपेशन होणार आहे जर मी Raex वाढवितो तर दिलेल्या टॉर्क मूल्यासाठी वेगात अधिकाधिक घसरण होत आहे जर मी दिलेली टॉर्क पहात असेल तर मी आपणास वेगात घट होणार आहे कृपया हे देखील लक्षात घ्या की PoutTe ωVaRa मी फक्त Ia असे म्हणू नये की ते Ia If असावे जर ते शंट मशीन असेल तर ही माझी इनपुट पॉवर असणार आहे अर्थात मला इनपुट पॉवरमध्ये कपातही होणार आहे कारण कदाचित मला आउटपुट पॉवरमध्ये घट असणार तर टॉर्कमध्ये घट नसणार आहे तर वेग कमी करणार आहे टॉर्कमध्ये कपात होणे दृश्यमान नसून वेग कमी केला जात आहे प्राध्यापक मी टॉर्क स्थिर म्हणून ठेवत नाही जर माझी यंत्रणा स्थिर टॉर्क मूल्य विचारत असेल तर मी काहीही योग्य करू शकत नाही जर मी मुळात ते पहात असेल तरच मी तुम्हाला वारंवार एलेवेटेर ची उदाहरणे दिली आम्ही असे म्हणू की आम्ही एलेवेटेर मध्ये गेलो आहोत आणि आपण सर्व तिथेच थांबलो आहोत कारण टॉर्कची मागणी स्थिर आहे कारण गुरुत्वाकर्षणाविरूद्ध जाणे आवश्यक आहे मी गुरुत्वाकर्षणाविरूद्ध 2 m s 5 m s ते जाऊ देतो मला वेग वाढवायचा आहे सतत टॉर्कच्या मागणीनुसार मी वेग कसा बदलू शकतो हे आपण पहात आहोत कृपया समजून घ्या की टॉर्क दगडात सेट आहे याची वास्तविकपणे लोड मेकॅनिसम द्वारे मागणी केली गेली आहे माझे यावर नियंत्रण नाही माझे ज्यावर नियंत्रण आहे ते म्हणजे वेग पहा आम्ही KɸIa कडे पहात आहोत म्हणून जर मी मुळात Ia च्या सर्व संभाव्यतेत घट होत असल्याचे पाहत असेल तर मी प्रत्यक्षात आर्मेचर करंट वाढण्याऐवजी करंट वाढीकडे पाहत आहे माझे आर्मेचर करंट कमी झाले असावे जे क्षणिकपणे खाली येईल जेव्हा हे त्वरित घसरत असेल तर IaRa हे Rext मध्ये आहे जर मी असे गृहीत धरले की ते काहीसे मोठे होणार आहे कारण Rext मध्ये थोडी वाढ झाली आहे मी बॅक EMF मध्ये देखील नक्कीच कपात होणार आहे यामुळे कपात होणार नाही बॅक EMF मध्ये वाढ होईल मुळात बॅक EMF खाली आणण्यासाठी मी त्वरित वेग घेणार आहे तर काय होणार आहे जर मी चंचलतेने घडणाऱ्या आर्मेचर प्रवाहामध्ये थोडीशी कपात पहात असेल तर ज्या क्षणी आर्मेचर करंट घट होत आहे तो बॅक EMF थोडासा वाढू शकेल आणि बॅक EMF थोडासा वाढला तर आपण परत बघायला लागणार आहात की वेग कमी होऊन EMF ला मूळ मूल्यापर्यंत खाली आणले जाईल जेणेकरून संपूर्ण संतुलन राखला जाईल जर आपल्याकडे टॉर्कमध्ये खरोखरच एक घट असेल तर यंत्रणा आपला वेग कमी करेल कारण हे संतुलन हरवल्यामुळे हे संतुलन हरवले आहे लोड टॉर्कची मागणी समान आहे तर माझ्याकडे असलेले टॉर्क लहान आहे तर वेग कमी होण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही तर ही प्रत्यक्षात सतत सुधारणारी यंत्रणा आहे ज्या क्षणी आपण आर्मेचर रेझिस्टन्स कमी कराल त्या क्षणी आपल्याला आर्मेचर करंटमध्ये काही ऑसिलेशन वाटू शकेल आपण बॅक एम्फमध्ये काही ऑसिलेशन असू शकतील अखेरीस ते मूळ असलेल्या टॉर्कच्या त्याच किंमतीवर स्थिर होईल आपण मूळ टॉर्क मूल्याकडे परत येऊ शकता परंतु आपणास गती कमी झाल्याचे दिसेल आपण जे पाहत आहात ते त्याचेच आहे कारण स्वरूपात अधिक संख्या सोडली गेली आहे Ia स्क्वेअर Ra प्लस Rext ड्रॉपच्या रूपात सोडली गेली आहे तर अधिक शक्ती हरवली आहे Ploss जर मी याच्याकडे नो लोड स्पीड म्हणून पाहत आहे किंवा टॉर्ककडे शून्याच्या बरोबरीने पहात असेल तर हे आर्मेचर रेझिस्टन्स स्पष्टपणे नियंत्रित करते माझ्याकडे हे वेग म्हणून असणार आहे माझ्याकडे स्पष्टपणे आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल असेल जी मला रेंज देईल जेथे वेग लोड गतीपेक्षा कमी असेल वेग नो लोड स्पीडपेक्षा अधिक असू शकत नाही कारण मी तो नेहमी लोडच्या वेगापासून वजा करीत आहे मी Va ला स्थिर मूल्य वर सेट केले आहे जेणेकरून दगडात सेट केले जाईल मग मी आणखी आणि अधिक वेग कमी करू शकेन मी रेट केलेल्या वेगाच्या पलीकडे जाऊ शकत नाही कृपया वैशिष्ट्ये म्हणून आम्ही काय काढले आहे ते लक्षात ठेवा ते फक्त खाली येत आहे ते वर जाऊ शकत नाही जे मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते वर जाऊ शकत नाही हे नेहमी खाली ला पडून राहावे लागते वर जाऊ शकत नाही मी एका वेळी फक्त एकच व्हेरिएबल पहात आहे मी सर्व काही बदलत नाही मी बदलल्यास प्रत्येक गोष्ट अधिक गोंधळात टाकणारी असेल म्हणून मी एका वेळी फक्त एकच बदल पाहत आहे जर मी बदललेल्या आर्मेटर व्होल्टेजकडे पहात असेल तर कृपया लक्षात घ्या की टॉर्क वेग वैशिष्ठये Ra ड्रॉप काय आहे यावर ठरविली जातील जर Ra ड्रॉप अधिक असेल तर ते अधिक तीव्र होतील ते अधिक तीव्र होत चालले नाहीतर हा उताराचा प्रकार अगदी लहान आहे म्हणून ही सामान्य वैशिष्ट्ये साठी आहेत मी आर्मेचर सिस्टम बदलत नसल्यास आणि जर मी जर फ्लक्स बदलत नसेल तर प्रवाह मूलत सारखाच राहिला पाहिजे तर तो स्वतःस बदलू शकत नाही म्हणून मी आर्मेचर व्होल्टेज कमी केल्यास माझ्याकडे मुळात समांतर वैशिष्ट्ये असतील तर हे कदाचित Va1 साठी कदाचित Va2 साठी हे कदाचित Va3 साठी असेल आणि हे मूलत Va कमी होत आहे तर हे Te आहे आणि हे आहे नंतर मी व्होल्टेज कमी करतो कदाचित हे 220 V साठी वापरले जाऊ शकते मी ते 180 V वर ऑपरेट करू शकते माझ्याकडे एक रेक्टिफायर आहे कदाचित मी ऑटोट्रान्सफॉर्मर ठेवू शकतो ऑटोट्रांसफॉर्मर एक रिक्टिफायर मी नेहमी ऑटोट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज बदलू शकतो रेक्टिफायर व्होल्टेज देखील अनुरुप बदलेल जर रेक्टिफायर व्होल्टेज बदलला तर मला दिलेल्या टॉर्कवर वेगवेगळी मूल्ये सक्षमपणे मिळणार म्हणून जर मी दिलेल्या टॉर्कबद्दल मी बोलत आहे तर ही टॉर्क व्हॅल्यूची मागणी आहे मागणी केली जर ही टॉर्कची मागणी असेल तर वेगची वेगळी मूल्ये मिळविण्यात सक्षम व्हावे कदाचित हे आहे हे आहेहे आहेहे आहे आर्मेचर रीडिंगच्या वेगवेगळ्या मूल्यांमुळे ते सर्व मोठ्या प्रमाणात बदलत आहेत प्राध्यापक जर ती एक शंट मोटर असेल तर होय फ्लक्सवरही त्याचा परिणाम होईल म्हणून स्पष्टपणे स्वतंत्रपणे एक्ससायटेड DC मोटर किंवा पर्मनंट मॅग्नेट डीसी मोटरसाठी हे अधिक वैध आहे जर ती शंट मोटार असेल आणि जर मी दोघांसाठी एक सामान्य पुरवठा वापरत असेल तर मला नक्की फील्ड करंटमध्ये सुद्धा समस्या होईल ते देखील कमी होईल म्हणून मी असे गृहीत धरावे की कदाचित ते PM मोटर आहे किंवा कमीतकमी शण्ट वायंडिंग या विशिष्ट प्रकरणात मला वेगळ्या वीजपुरवठ्यासह कनेक्ट करावे लागेल तर मी येथे स्पष्टपणे गृहीत धरत आहे की If हे एक स्थिर आहे आणि Ra स्थिर आहे मी त्यांना बदलत नाही आहे म्हणून मी या वैशिष्ट्यांसाठी मी गृहित धरत आहे या दोन गोष्टी चांगल्या आहेत जे मी गृहित धरत आहे प्राध्यापक आपण Rf बदलू शकता परंतु फक्त आपण खाली येऊ शकत नाही Rf हा आपल्याकडे मूळचा रेसिस्टन्स आपल्याकडे आहे आपण केवळ If कमी करू शकता जर आपण निश्चितपणे If च्या उच्च मूल्यांकडे जाऊ शकत नाही कारण आपण आधीपासूनच सॅच्युरेशन च्या जवळ कार्यरत आहात आणि मूळचा रेसिस्टन्स आपण रेसिस्टन्स करणे शक्य करू शकत नाही ही समस्या आहे आपण खरोखर नकारात्मक रेसिस्टन्स जोडू शकत नाही जे शक्य नाही म्हणूनच हे मला खरं सांगते की आम्हाला शक्यतो रेटेड वेगपेक्षा कमी वेगासाठी पुन्हा आर्मेचर व्होल्टेज नियंत्रण पद्धत माहित आहे कारण शक्यतो मी सामान्य ऑपरेटिंग परिस्थितीत रेटेड एक्सायटेशन 220 V सप्लायसह 300 rpm वर फिरणाऱ्या मोटारबद्दल बोलत असतो आणि बरेच काही जर मी असे म्हणालो की जर मला 1500 rpmपेक्षा जास्त वेग प्राप्त करायचा असेल तर याचा अर्थ मला व्होल्टेज देखील घ्यावा लागेल जो या सामान्य रेट केलेल्या व्होल्टेजपेक्षा जास्त असेल तरच मी नाममात्र रेट गतीपेक्षा वेगवान गती प्राप्त करू शकेन म्हणून मला सतत किंवा कायमस्वरुपी किंवा सतत कदाचित 300 V 280 V लागू करावे लागेल तरच मला वेग मिळेल जो मी सतत वेगवान आणि निरंतर Ra सह चालवत असलेल्या वेगच्या सामान्य मूल्यांपेक्षा जास्त असेल परंतु हे इन्सुलेशनसाठी निश्चितपणे चांगले नाही विशेषत जर मी हे सतत आधारावर केले तर मी मूलभूतपणे माझ्या मोटारीच्या दृश्यासह असे डिझाइन केले असते की मला या विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवायचे नाही जर ती मोटार असेल तर या विशिष्ट मूल्यापेक्षा अधिक लागू करता येणार नाही तर आर्मेचर वायनडींगचे इन्सुलेशन रेटेड व्होल्टेज लक्षात ठेवून डिझाइन केले गेले आहे म्हणून जर मी मोठा व्होल्टेज लागू करण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चितच मशीनसाठी चांगले नाही विशेषत जर मी ते दीर्घ कालावधीसाठी केले तर म्हणून सामान्यत आर्मेचर व्होल्टेज नियंत्रण देखील फक्त साठी वापरली जाते म्हणून जेव्हा जेव्हा माझ्याकडे 1500 rpm असे रेटिंग केलेले मशीन असेल म्हणजे ते मोटार म्हणून रेटेड वोल्टेज वर काम करते ते रेटेड करंट काढते रेटेड वेगावर रेटेड टॉर्क वितरित करणारे मोटार म्हणून कार्य करेल म्हणून मी 2 2 Kw मोटर म्हणत असल्यास रेट गती 1500 rpm म्हणून दिली असल्यास मी रेट केलेले टॉर्क म्हणजे काय हे मोजण्यास सक्षम असावे मी रेट केलेले टॉर्क गणना करण्यास सक्षम असावे म्हणून जेव्हा आम्ही रेट केलेल्या गतीबद्दल बोलत असतो रेटेड स्पीड मुळात जे काही मोटर वितरित केले जाते त्यास अनुरूप असते रेटेड टॉर्क वितरीत करीत असताना गती ते सर्व रेट केलेल्या उत्तेजनासह रेट केलेल्या पुरवठ्याद्वारे रेट केलेले टॉर्क काढतांना रेटेड करंट देताना वेगवान आहे तेच रेटेड स्पीड म्हणून ओळखले जाते तर वेग नियंत्रणाची ही दुसरी पद्धत आहे म्हणून आम्ही आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल आणि आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल पाहिले आहे हे दोन्ही फक्त वेगवान गतीसाठीच आहेत जे एकतर नो लोड स्पीड किंवा रेटेड स्पीड पेक्षा कमी असतात आणि आपण हे देखील पहाल की शंट मोटरमध्ये मध्ये जास्त घट होत नाही कारण मी सामान्यतः बाह्य रेसिस्टन्स समाविष्ट करेपर्यंत Ra हा सामान्यतः लहान असतो माझ्याकडे वेगामध्ये जास्त घट असणार नाही म्हणून बहुतेक वेळा आम्ही शंट मोटर स्वतंत्रपणे एक्सआयटेड मोटर किंवा पर्मनन्ट मॅग्नेट मोटर असे म्हणू शकतो हे सर्व बऱ्यापैकी स्थिर स्पीड ड्राइव्ह किंवा स्थिर स्पीड वैशिष्ट्ये असतील त्यांच्याकडे बऱ्यापैकी पण अगदी अचूक नाही परंतु बऱ्यापैकी स्थिर वेग आहे कारण आपणास दिसेल की सिरीज मोटर ही फक्त एक वेगळीच पद्धतीची आहे आपण अखेरीस सिरीज मोटरबद्दल बोलू परंतु आपण शंट मोटर किंवा PM मोटर किंवा स्वतंत्रपणे एक्सआयटेड मोटरमध्ये काय पहातो Te वितरित काहीही न करता त्या सर्वांचा बऱ्यापैकी स्थिर वेग असतो तर आम्ही मूलत शंट मोटर किंवा PDMC मोटारकडे पुरेशी गती एक स्थिर मूल्य म्हणून पहात आहोत अर्थातच Va एक स्थिर आहे फ्लक्स एक स्थिर आहे आणि असेच पुढे आहे आणि Ra देखील एक स्थिर आहे नंतर शेवटच्या प्रकारचे नियंत्रण फील्ड फ्लक्स कंट्रोल म्हणून ओळखले जाते तिसऱ्या प्रकारचे नियंत्रण हे फ्लक्स कंट्रोल म्हणून दाखल केले जाते हे फ्लक्स कंट्रोल किंवा फील्ड करंट कंट्रोल दाखल केले जाऊ शकते कारण फील्ड सर्किटचे करंट नियंत्रित केल्यामुळे फ्लक्स नियंत्रित होतो हे समीकरण पुन्हा बघून आपण असे म्हणू शकतो की आपण फ्लक्स सुधारू शकतो परंतु Va आणि Ra स्थिर ठेऊ शकतो मी त्या दोघांनाही बदलणार नाही तर मी म्हणेन की Va हे त्याच्या रेटेड मूल्यावर आहे आणि Ra हा मूळ आर्मेचर रेझिस्टन्स आहे म्हणून जर माझ्याकडे आर्मेचर रेझिस्टन्समध्ये बदल झाले नाही आणि लागू व्होल्टेजमध्ये बदल झाले नाही तर हे स्पष्टपणे सांगते की जेव्हा मी फ्लक्स वाढवितो मी जास्त करू शकत नाही कारण मी आधीपासूनच सॅच्युरेशन पॉईंट जवळ आलो आहे फक्त मी फक्त एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे फ्लक्स कमी करणे कारण फील्ड सर्किटमध्ये मी अतिरिक्त रेसिस्टन्स समाविष्ट करू शकतो आणि मी हवे असल्यास फ्लक्स कमी करू शकतो म्हणूनच कदाचित मला 0 1 0 2 Wbचा फ्लक्स माहित असेल कदाचित मी त्यास 0 05 0 06 Wb वर खाली आणण्याचा प्रयत्न करेन तर फील्ड सर्किट रेझिस्टन्सच्या अतिरिक्त मूल्यांचा समावेश करुन मी फील्ड करंट कमी करुन फ्लक्स कमी करू शकेन तर मी If कमी करू शकणार आहेतर मी समाविष्ट करून फ्लक्स कमी करण्यास सक्षम आहे मी बाहेरून फिल्ड सर्किट रेझिस्टन्स समाविष्ट करणार आहे तर या विशिष्ट बाबतीत काय घडणार आहे ते असे समजूया की माझ्याकडे मूळ स्पीड टॉर्क वैशिष्ट्ये काही या प्रमाणात आहेत हा माझा वेग आहे हा माझा टॉर्क आहे आणि ही अंतर्भूत गती टॉर्क वैशिष्ट्य आहे मूळचा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझा कोणत्याही पॅरामीटर्समध्ये हस्तक्षेप नाही Ra हे मूळ मूल्य आहे Rf जे काही मूळ मूल्य आहे ते मी अतिरिक्त काहीही समाविष्ट करीत नाही मी आर्मेचर व्होल्टेजला रेट केलेले मूल्य म्हणून समाविष्ट करीत आहे मी त्यापैकी कोणालाही वाढविले किंवा कमी केले नाही ते सर्व नाममात्र मूल्यांवर आहेत तर हे मूलतः मला मिळाल्यासारखेच आहे वेग शून्य आहे म्हणजे टॉर्क शून्य आहे तर ही मशीनची नो लोड लोड गती आहे आता मी खरंच एक्सायटेशन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा If अगदी कमी होते तेव्हा वर जाईल कारण किंवा नो लोड स्पीड ही असणार आहे आणि कमी असणार त्या कारणास्तव माझ्याकडे फ्लक्समध्ये निश्चितपणे घट होणार आहे त्या कारणाने गतीमध्ये वाढ होणार आहे जर आपण खरोखर मोटर यंत्रणेकडे पहात असाल तर आपण म्हणू शकता की मी दिलेल्या वेगाने फ्लक्स कमी केला आहे आणि माझे Va स्थिर देखील आहे तर बॅक ईएमएफ मध्ये घट होईल कारण बॅक ईएमएफ हे वेग आणि फ्लक्स यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात आहे वेगाचे समान मूल्य होते हे मेकॅनिकल टाइम कॉन्स्टन्ट किंवा इनर्शिया द्वारे नियंत्रित होते म्हणून ते बदलण्यापूर्वी थोडा वेळ घेईल वेग समान राहील मी फ्लक्स कमी केला आहे जेव्हा मी फ्लक्स कमी करतो तेव्हा बॅक ईएमएफ मध्ये घट होईल जेव्हा बॅक ईएमएफ ताबडतोब अचानक कमी होतो तेव्हा मला दिसते की आर्मेचर करंट क्षणिक रीतीने अचानक वाढतो एकदा आर्मेचर करंट मध्ये वाढ झाल्यावर मी कदाचित एक मोठा टॉर्क तयार करेल जर मी मोठा टॉर्क तयार केला तर तेथे एक आक्सिलरेशन असेल जेणेकरून वेग आपोआप वाढेल जर माझ्याकडे मूलतः असलेला स्पीड वाढत होता आता कमी झाला आहे तर आता स्पीड अशा मूल्यावर जाईल त्याच्या मूळ स्थितीवर येईल जेव्हा आपण फ्लक्स कमी करता तेव्हा आपणास करंट मधील क्षणिक वाढ दिसून येईल जे अखेरीस त्याच्या मूळ मूल्यावरच स्थिर होते परंतु प्रक्रियेत जर Ia मूळ मूल्यावर स्थिर झाली तर टॉर्क घटेल कारण टॉर्क आहे